नमस्कार कालच्या क्लासमध्ये आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम बद्दल चर्चा केली आणि सर्किटमध्ये जेव्हा इंडिपेंडेंट सोर्सेस उपलब्ध असतील अशा काही उदाहरणाबद्दल चर्चा केली तर आता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया ह्या लेक्चरमध्ये जिथे डिपेंडंट सोर्सेस उपलब्ध असतील अशा सर्किट्सवर जास्त लक्ष केंद्रित करू आणि मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरसाठी आपण सर्किट सोडवण्याचा प्रयत्न करू आता डिपेंडंट सोर्सच्या अटीकडे जाण्यापूर्वी आपण मागच्या क्लासमध्ये काय चर्चा केली ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरमबद्दल चर्चा केली आपण म्हणालो होतो की जिथे लोड जोडलेला आहे अशा टर्मिनलकडून पाहिले असता जेव्हा नेटवर्कचा रेझिस्टन्स लोडशी समान असतो तेव्हा लोडला मॅक्झिमम पॉवर दिली जाते हे करण्यासाठी आपण थेवेनिन्स इक्विव्हॅलंट वापरतो कारण जर आपण अशा नेटवर्ककडे पाहिले ज्यामध्ये अनेक सोर्सेस आणि अनेक घटक असतील आपल्याला काय करावे लागेल या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याला थेवेनिन्स इक्विव्हॅलंटमध्ये रुपांतरीत करावे लागेल आणि त्यानंतर आपण मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफरसाठी एनालाइझ करू शकतो तर आता लिनिअर सर्किटमध्ये लोडला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी थेवेनिन्स इक्वालिटी उपयोगी पडते हे संपूर्ण सर्किट थेवेनिन्स इक्विव्हॅलंटने रिप्लेस होऊ शकते लोड वगळता संपूर्ण सर्किट आकृतीत दिल्याप्रमाणे आपण दाखवू शकतो याची आपण चर्चा केली होती आता आपण चर्चा करू या जर आपण लोड शून्य ते इन्फिनिटी असा बदलत राहिल्यास असा एक क्षण येईल जेव्हा लोडने घेतलेली पॉवर मॅक्झिमम असेल आणि सोर्सेसने लोडला दिलेली मॅक्झिमम पॉवर तीच असेल म्हणजे अशी परिस्थिती असेल जेव्हा लोड रेझिस्टन्स RL हा थेवेनिन्स रेझिस्टन्सशी समान आहे आणि आपण पॉवर i2RLअशी स्थिर करतो आणि मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरची स्थिती प्राप्त करतो आपण ती कशी मिळवली आपण पॉवर p चे लोड व्हेरिएबल बरोबरचे डिफरन्सीएशन dpdRLवापरले आणि जेव्हा RThRL झाला तेव्हा आपल्याला पॉवर p चे लोड व्हेरिएबल बरोबरचे डिफरन्सीएशन शून्य मिळाले त्यामुळे RThRL असताना लोडला ट्रान्सफर होणारी मॅक्झिमम पॉवर VTh24RTh असेल आता मागच्या क्लासमध्ये चर्चा केल्याप्रमाणे जेव्हा लोड रेझिस्टन्स थेवेनिन्स रेझिस्टन्सशी समान असतो तेव्हा मॅक्झिमम पॉवर हस्तांतरित होते जेव्हा आपण पॉवर p चा लोड व्हेरिएबल RL बरोबर डेरिव्हेटिव्ह घेतला तेव्हा आपण ही अट साध्य केली आणि आता ह्या अटीप्रमाणे dpdRLयाची व्हॅल्यू शून्य असते हे आपल्याला माहित आहे ही RL ची मिळालेली व्हॅल्यू जर आपण पॉवर p मध्ये वापरली तर मिळणारी पॉवर कदाचित मॅक्झिमम किंवा कमीत कमी असेल आता आपण dpdRL हा डेरिव्हेटिव्ह घेऊन जी अट निश्चित केलेली आहे ती खरोखरच मॅक्झिमम आहे किंवा नाही हे आपल्याला शोधावे लागेल त्यामुळे आपल्याला काय करावे लागेल आपल्याला पॉवरला RLबरोबर डबल डिफरन्शिएट करावे लागेल आणि ते शून्यपेक्षा कमी आहे हे सिद्ध करावे लागेल त्यामुळे जेव्हा ते शून्यपेक्षा कमी असेल याचा अर्थ असा की आपण डेरिव्हेटिव्ह काढला होता तेव्हा मिळालेली RLची व्हॅल्यू RTh आहे आणि ती मॅक्झिमम असेल तर जेव्हा सर्किटमध्ये डिपेंडंट सोर्स उपलब्ध असतो तेव्हा आपण विविध घटकांच्या व्हॅल्यूज VTh RTh आणि RL ह्या कशा काढणार आहोत सर्वप्रथम आपल्याला काय करावे लागेल तर सर्किट मधून लोड काढून टाकावा लागेल आता हे सर्किट लोड शिवाय शिल्लक आहे आपल्याला काय करावे लागेल उर्वरित नेटवर्कचे आपल्याला थेवेनिन्स इक्विव्हॅलंट काढावे लागेल आता थेवेनिन्स इक्विव्हॅलंट काढताना पहिली गोष्ट आपल्याला करावी लागेल ती म्हणजे सर्व इंडिपेंडंट सोर्सेस 0 करून RTh काढावा लागेल याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपल्याकडे इंडिपेंडेंट व्होल्टेज सोर्स असतो तेव्हा आपल्याला तो शॉर्टसर्किटेड करावा लागेल आणि जर आपल्याकडे इंडिपेंडंट करंट सोर्स असेल तर त्याला ओपन सर्किटेड करावा लागेल आणि नेटवर्कमधील सर्व डिपेंडंट सोर्सेस तसेच ठेवावे लागतील आता आपल्याला नेटवर्कला व्होल्टेज सोर्स v0 ने उत्तेजित करावे लागेल सर्किट सोपे करण्यासाठी सोयीनुसार आपणv0किंवा i0वापरू शकता जिथे टर्मिनलला आधी लोड जोडलेला होता त्या ठिकाणी आपण 1 व्होल्ट v0 किंवा 1 एंपियर i0 सोर्स वापरू शकता त्यानंतर आपण RThv0i0ची व्हॅल्यू काढू शकता टर्मिनलला ज्याठिकाणी आपण व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स जोडलेले आहेत त्या ठिकाणची व्हॅल्यू v0आहे ती भागिले सोर्सने पुरवलेला करंट i0आणि आता त्यानंतर आपल्याला संबंधित थेवेनिन्स व्होल्टेज काढावे लागेल शेवटी आपल्याला काय करावे लागेल RTh ला RLशी समान करावे लागेल कारण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम नुसार आपला थेवेनिन्स रेझिस्टन्स हा लोड रेझिस्टन्स इतका असायला हवा आणि त्यानंतर लोडला पुरवली जाणारी मॅक्सिमम पॉवर असेल pVTh24RTh त्यामुळे जेव्हा डिपेंडंट सोर्सेस उपलब्ध असतात तेव्हा लोडला ट्रान्सफर केली जाणारी मॅक्सिमम पॉवर काढण्यासाठी आपण ही प्रक्रिया वापरू आता आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरमचे एक उदाहरण घेऊया त्यानंतर डिपेंडंट सोर्सेसच्या अटीकडे जाऊया समजा हे सर्किट आहे आणि लोडला 3 मिलीवॅट पॉवर द्यायची आहे त्यासाठी आपल्याला R ची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे आता आपण लोड RL ची व्हॅल्यू मागत नाही आपल्याला अज्ञात रेझिस्टन्स R ची व्हॅल्यू काढायची आहे ज्यामुळे लोडला मॅक्सिमम 3 मिलीवॅट पॉवर दिली जाईल आपल्याला आधी थेवेनिन्स इक्विव्हॅलंट काढावा लागेल त्यामुळे थेवेनिन्स इक्विव्हॅलंटसाठी RTh इक्विव्हॅलंट म्हणजे थेवेनिन्स रेझिस्टन्स असेल आपण सर्व व्होल्टेज सोर्सेस शॉर्टसर्किट कराल कारण याठिकाणी आपल्याकडे 3 इंडिपेंडेंट व्होल्टेज सोर्सेस आहेत त्यानंतर आपल्याला लोड RL काढून टाकावा लागेल मग दोन टर्मिनल्सच्या एक्रॉस आपल्याला इनपुट रेझिस्टन्स दिसेल त्यामुळे सर्व व्होल्टेज सोर्सेस शॉर्टसर्किट केल्यानंतर आपल्याला मिळणारे सर्किट इक्विव्हॅलंट सर्किट असेल आणि त्यानंतर आपल्याला RTh व्हॅल्यू काढणे आवश्यक आहे येथे 3 रेझिस्टन्स पॅरलल दिसतील त्यामुळे हा जर RThअसेल तर आपण म्हणू शकता की तो दोन टर्मिनलच्या एक्रॉस असणारा Reqच आहे त्यामुळे आपण लिहू शकता 1Req1R1R1R3R ReqR3 आता पुढील अवघड काम थेवेनिन्स व्होल्टेजची व्हॅल्यू काढणे हे आहे आता या ठराविक नोडचे व्होल्टेज v0आहे असे गृहीत धरू या त्यामुळे आपण काय लिहू शकतो या ठराविक नोडसाठी आपण किरचॉफ करंट लॉ Kirchhoffs current law वापरू आणि VTh ची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करू आता 1 व्होल्टसाठी या ठिकाणी आपण काय लिहू शकाल करंट काय असेल 1 v0R2 v0R3 v0R0 v0VTh2V म्हणून मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर अट आहे PmaxVTh24RTh3mW RThR3VTh24Pmax443mW⇒R1k सर्किटमधील अज्ञात रेझिस्टर R ची व्हॅल्यू काढताना याची आपल्याला मदत होईल त्यामुळे सर्किटला जोडलेल्या नोडला 3 मिलीवॅट पॉवर मिळत आहे याची खात्री मिळेल आता या दुसऱ्या उदाहरणाकडे येऊ तिथे आपल्याला 1 डिपेंडंट व्होल्टेज सोर्स उपलब्ध असल्याचे दिसेल आता आपल्याला रेझिस्टन्सची व्हॅल्यू काढायची आहे समजा टर्मिनल a b च्या एक्रॉस लोड RLजोडलेला आहे आता सर्किट मधून मॅक्झिमम पॉवर घेईल अशा RLची व्हॅल्यू काढण्याची आपल्याला आवश्यकता आहे हेच सर्किट मधील प्रश्नामध्ये दिले होते म्हणजे सर्किट कडून मॅक्झिमम पॉवर घेणारा लोड काढायचा आहे आपल्याला काय करायचे आहे आपल्याला आधी थेवेनिन्स इक्विव्हॅलंटची म्हणजेच थेवेनिन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सची तसेच टर्मिनल a b च्या एक्रॉस असलेले थेवेनिन्स व्होल्टेजची व्हॅल्यू काढावी लागेल त्यामुळे आधी आपल्याला काय करावे लागेल आपण सर्वप्रथम इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स शॉर्टसर्किट करू डिपेंडंट सोर्स सर्किटमध्ये तसेच ठेवू आणि त्यानंतर व्होल्टेज किंवा करंट सोर्स देऊन RThची व्हॅल्यू काढण्यासाठी सर्किट सोडवू आपण इथे काय करत आहोत आपण टर्मिनल a b च्या एक्रॉस 1 मिली एंपियरचा करंट सोर्स वापरत आहोत 1 मिली एंपियर का कारण रेझिस्टन्स R किलो ओहम मध्ये आहे सर्किट सोपे करण्यासाठी आपण सर्किटमध्ये 1 मिली एंपियर वापरू शकतो यामुळे व्होल्टेज व्होल्टमध्ये असण्याची खात्री असेल आता आपल्याला हे सर्किट मिळाले आहे आपण या सर्किटकडे पहा त्यामध्ये व्होल्टेज किंवा करंट सोर्स नाही कारण या ठराविक भागामध्ये जोडलेला व्होल्टेज सोर्स शॉर्टसर्किटेड आहे आपल्याकडे फक्त एक डिपेंडंट व्होल्टेज सोर्स उरलेला आहे आणि त्यानंतर आपण सर्किटच्या बाहेरील बाजूला टर्मिनल a b च्या एक्रॉस सोर्स म्हणून 1 मिली एंपियर जोडत आहोत आता आपल्याला काय केले पाहिजे नोड a ला आता आपण किरचॉफ करंट लॉ वापरूया त्यामुळे ह्या बाजूकडून नोड a मधून हे करंट सोर्सेस करंट देत आहेत आकृतीत दाखवल्याप्रमाणे इतर दोन भागांमधील करंटची दिशा अशी असेल असे गृहीत धरूया या नोडपासून बाहेर जाणाऱ्या करंटची बेरीज 1 मिली एंपियर आहे असे आपण म्हणू शकता त्यामुळे नोडच्या बाहेर जाणाऱ्या करंटची व्हॅल्यू नोड व्होल्टेजच्या व्हॅल्यू एवढी असेल समजा नोड व्होल्टेज vaआहे नोड a सर्किटच्या ह्या ठराविक भागाकडून आपल्याला हे इक्वेशन मिळत आहे

1va40va120v010 ⇒ 405va480v0 पुढे आपण जर हे सर्किट पाहिले या भागामध्ये कोणताही सोर्स नाही असे आपण म्हणाल म्हणजे याचा अर्थ कायv0ची व्हॅल्यू शून्य असेल बरोबर v0 ची व्हॅल्यू शून्य आहे 1 किलो ओहमच्या एक्रॉस असलेल्या व्होल्टेज v0व्हेरिएबलची ही व्हॅल्यू म्हणजेच डिपेंडंट व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू आहे तर या केसमध्ये काय होईल येथे v0शून्य आहे त्यामुळे डिपेंडंट व्होल्टेज सोर्स 120v0 देखील शून्य असेल जर आपण येथे v0ची व्हॅल्यू शून्य वापरली तर आपल्याला शेवटी 405va मिळेल जर आपण पुढे सोडवले तर आपल्याला va8Vमिळेल त्यामुळे थेवेनिन्स रेझिस्टन्स मिळेल RThva1mA8k आता पुढील अवघड काम म्हणजे थेवेनिन्स व्होल्टेजची व्हॅल्यू काढणे हे असेल तर आता आपल्याला काय करावे लागेल आपल्याला मूळचे सर्किट घ्यावे लागेल आता त्यामध्ये सोर्सेस तसेच ठेवावे लागतील RTh काढताना शॉर्टसर्किट केलेला व्होल्टेज सोर्स सर्किटमध्ये आता पुन्हा परत येईल का आणि आता आपल्याला 1 किलो ओहमच्या एक्रॉस असलेले व्होल्टेज v0काढावे लागेल त्यामुळे ह्या भागाकडून जर आपण पाहिले तर दोन्ही रेझिस्टर्स 3 किलो ओहम आणि 1 किलो ओहम यांना 8 व्होल्ट कडून करंट पुरवला जात आहे असे आपल्याला समजेल हे इतर काही नसून व्होल्टेज डिव्हाइडेड सर्किट आहे त्यामुळे शेवटी 1 किलो ओहमच्या एक्रॉस असलेला व्होल्टेज v0 असेल v011382V त्यामुळे आपणv0सोप्या पद्धतीने काढण्यासाठी एकतर व्होल्टेज डिव्हाइडर तंत्र वापरू शकता किंवा लूप इक्वेशन लिहू शकता आणि v0 ची व्हॅल्यू काढू शकता त्यामुळे आता आपल्याला या डिपेंडंट व्होल्टेज सोर्ससाठी डिपेंडंट व्हेरिएबल v0 ची व्हॅल्यू मिळालेली आहे आता पुढे आपल्याला काय केले पाहिजे आपल्याला VTh ची व्हॅल्यू काढावी लागेल त्यामुळे येथे जर VTh ची व्हॅल्यू आपण काढली तर आपल्याला पुन्हा एकदा व्होल्टेज डिव्हायडर सर्किट मिळेल किंवा पर्यायाने समजा आपण लूप इक्वेशन i2 लिहू शकतो ते असेल 120v010103i240103i20 i2 120v050103 त्यामुळे VTh404010 120v0 192V आता आपल्याला VTh आणि RTh मिळाले आहेत आपण पॉवर p ची किंमत काढाल pVTh24RTh 1922481031 52W ही टर्मिनल a b च्या एक्रॉस जोडलेल्या लोडला दिली जाणारी मॅक्सिमम पॉवर असेल अशाप्रकारे जेव्हा कोणताही डिपेंडंट सोर्स उपलब्ध असेल तेव्हा आपण लोडला दिली जाणारी मॅक्झिमम पॉवर काढू शकाल आता पुढे आपल्याकडे डिपेंडंट सोर्स उपलब्ध असलेले आणखी एक सर्किट आहे हे ठराविक सर्किट मी आपल्याला घरी सोडवण्यासाठी देत आहे त्यामुळे जेव्हा आपल्याकडे डिपेंडंट सोर्सेस उपलब्ध असतात तेव्हा सर्किट कसे सोडवायचे याची आपल्याला उत्तम कल्पना येईल मी आपल्याला ते सोडवण्यासाठी फक्त सूचना देईन उरलेल्या सर्किट कडून मॅक्झिमम पॉवर घेण्यासाठी RL ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आपल्याला काय करावे लागेल हे असेल उर्वरित सर्किट ची आपल्याला Rth आणि Vth ची व्हॅल्यू काढावी लागेल Rth काढण्यासाठी आपण सरळ हे शॉर्टसर्किट कराल त्या केसमध्ये आपल्याला सर्किट असे मिळेल हा डिपेंडंट व्होल्टेज सोर्स आहे हे आहे 3vx हा आहे 1 ओहम हा आहे 2 ओहम आणि त्यानंतर आपल्याकडे 4 ओहम आहे आणि आपल्याला थेवेनिन्स रेझिस्टन्स काढण्याची आवश्यकता आहे तर आपण आता काय कराल आपण टर्मिनलच्या एक्रॉस 1 एंपियर करंट सोर्स वापराल आणि टर्मिनलच्या एक्रॉस v0 ची व्हॅल्यू काढाल आणि Rth ची व्हॅल्यू v01 एंपियर असेल हे फक्त सोडवा आणि सोडवल्यानंतर आपल्याला Rth ची व्हॅल्यू 11 22 ओहम अशी मिळेल त्याचप्रमाणे Vth साठी आपण काय कराल जिथे आपल्याकडे 9 व्होल्ट सप्लाय 2 ओहम रेझिस्टन्स आणि डिपेंडंट होल्टेज सोर्स आहे हे सर्किट आपल्याला फक्त सोडवावे लागेल आणि आपल्याकडे 4 ओहम रेझिस्टन्स आहे परंतु टर्मिनल ओपन सर्किटेड असल्यामुळे त्याचा कोणताही प्रभाव नाही येथे आपण फक्त Vth ची व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करू शकता आपल्याकडे हे 1 ओहम रेझिस्टन्स कडील डिपेंडंट व्होल्टेज 3vxआहे आणि 2 ओहम रेझिस्टन्सच्या एक्रॉस असलेले व्होल्टेज हा व्हेरिएबल आहे ज्यावर डिपेंडंट व्होल्टेज अवलंबून आहे त्यामुळे आपण काय करू शकता आपण फक्त सरळ लूप इक्वेशन वापरू शकता आणि v ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी सोडवू शकता त्यामुळे हे सोडवल्यानंतर आपल्याला Vth ची व्हॅल्यू 7 व्होल्ट मिळेल तर आता आपल्याला Rth आणि Vth व्हॅल्यू मिळाली आणि आपण सरळ p max ची व्हॅल्यू काढू शकता हे ठराविक इक्वेशन वापरा आणि p max ची व्हॅल्यू काढा आता हे मी आपल्याला घरी सोडवण्यासाठी ठेवत आहे त्यामुळे आपल्याला थेवेनिन्स इक्विव्हॅलंटच्या व्हॅल्यू मिळतील याबरोबरच आपण आपले आजचे सेशन थांबवूया